नमस्कार इंजिनिअरिंग ड्रॉइंग एन्ड कम्प्यूटर ग्राफिक्स या एनपीटीईएल ऑनलाइन सर्टिफिकेशन अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण मॉड्यूल 4 मधील 38 व्या व्याख्यानात ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स II भाग 8 मध्ये विशेषतः आपण प्लेनचे प्रोजेक्शन्स पाहणार आहोत 2 डायमेन्शनल वस्तूंच्या व्ह्यूजची कल्पना कशी करावी हे पाहू आधीच्या वर्गामध्ये आपण प्लेनचे प्रोजेक्शन्स काढण्याचा प्रयत्न केला विशेषत जर एखादा आयत असेल आणि तो आयत जर एका विशिष्ट पद्धतीने X अक्ष Y अक्षासोबत पुन्हा वेगळ्या रीतीने काढला असेल तर त्याचे व्ह्यूज कसे काढावेत हे पाहिले आजच्या वर्गात आपण त्रिकोणाबद्दल पाहू उदाहरणार्थ सेट स्क्वेअर जर ते आडव्या प्लेन आणि उभ्या प्लेनसोबत पुन्हा वेगळ्या रीतीने काढले असेल तर ते कसे दिसतील उदाहरणार्थ आपल्याकडे 30 डिग्री 60 डिग्रीचा सेट स्क्वेअर आहे तर हे कॉम्बिनेशन आहे म्हणून त्याचा एक कोन हा 90 डिग्री दुसरा कोन 30 डिग्री तिसरा कोन 60 डिग्री आहे लांब असे सेट स्क्वेअर जे आपण सहसा वापरतो आपल्या सरलीकरणासाठी सेट स्क्वेअर ही 2 डायमेन्शनल वस्तू आहे आपण असे समजू या की सर्वात लांब बाजू ही 100 मिमी आहे जर त्यास 100 मिमी लांबी किंवा 10 सेंटीमीटरची लांबी असेल आणि सर्वात लांब बाजू ही उभ्या प्लेनमध्ये असेल आणि आडव्या प्लेनला 30 डिग्रीमध्ये इनक्लाइन असेल त्याचा सरफेस हा उभ्या प्लेनला 45 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे तर त्याचे प्रोजेक्शन्स काढा उदाहरणार्थ आपल्याकडे असलेला हा एक सर्वात लांब सेट स्क्वेअर आहे आणि सर्वात लांब बाजू ही अशा प्रकारे उभ्या प्लेनमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती आडव्या प्लेनला 30 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे तर आडवा प्लेन हा या परपेंडीक्युलर दिशेत आहे तर त्यास आपल्याला या दिशेत 30 डिग्री किंवा कदाचित या दिशेत 30 डिग्रीमध्ये काढावे लागेल तर उभ्या प्लेनवर याची सर्वात लांब बाजू आहे आणि सर्वात लांब बाजू ही आडव्या प्लेनसोबत 30 डिग्रीचा कोन बनवित आहे तर आपण हे आडव्या प्लेनवर प्रोजेक्ट केले असता ती वस्तू 30 डिग्रीमध्ये दिसते आता हा संपूर्ण सरफेस उभ्या प्लेनसोबत परपेंडीक्युलरमध्ये आहे परंतु आता जर आपण त्यास या दिशेने 45 डिग्रीमध्ये इनक्लाइन केले असता नॉर्मल प्लेन टॉप साईड प्लेनसारख्या प्रोजेक्ट प्लेनमध्ये हे कसे दिसेल तर आपण ते काढवण्याचा प्रयत्न करीत आहोत तर हे एक एक करून पाहूया या बाबतीत आपण प्रथम संपूर्ण सेट स्क्वेअर हा 90 डिग्रीच्या परपेंडीक्युलर प्लेनमध्ये पुन्हा काढावा जेणेकरून आपण ते काढू शकतो प्रश्नामध्ये हे सांगितले आहे की संपूर्ण लांबी ही उभ्या प्लेनवर आहे आणि ती 30 डिग्रीचा कोन बनवते आणि ते 45 ने इनक्लाइन होते जर असे असेल तर आपल्याला प्रथम यास 45 डिग्रीने इनक्लाइन करावे लागेल आणि मग त्यास 30 डिग्रीमध्ये परत आणावे लागेल तर अशाप्रकारे उर्वरित व्ह्यूज काढावेत तर यासाठी एक XY लाईन काढा उभ्या प्लेनमध्ये या संपूर्ण सेट स्क्वेअरची सर्वात लांब बाजू आहे तर आपण प्रथम ते काढू तर हा 90 डिग्री कोन आहे हा 60 डिग्री आणि हा 30 डिग्री आहे आणि फ्रंट प्लेनमध्ये बिंदू a b आणि c काढू ज्यांचे प्रोजेक्शन्स हे नेहमी खालच्या दिशेत असतात जर आपण टॉप व्ह्यूवरून पाहिले तर हे फ्रंट प्लेन आहे हे अगदी थिन पट्टीसारखे दिसते जेथे a b हे a b बिंदूसोबत कोईनसाईड होतात त्याचप्रमाणे हा बिंदू c हा जो आपण फ्रंट व्ह्यूमध्ये पहात आहोत त्याचे प्रोजेक्शन हे c आहे तर येथे प्रोजेक्ट केलेली लांबी ही प्रत्यक्ष लांबी आहे जी आपण टॉप व्ह्यूमध्ये पाहत आहोत तर आता हे रोटेट करावे लागेल तर फ्रंट व्ह्यूवरून हा प्लेन a c जेव्हा आपण या दिशेने पाहिले असता संपूर्ण सरफेस हा येथे 45 डिग्री कोनामध्ये इनक्लाइन असावा म्हणून आपण पाहु यामध्ये शकतो की हा सरफेस 45 डिग्रीमध्ये VP सोबत इनक्लाइन आहे याप्रकरणात हे उभ्या प्लेनच्या संदर्भात इनक्लाइन असल्यास आपण ते केवळ आडव्या प्लेनमध्ये पाहू शकतो म्हणून याप्रकरणात टॉप व्ह्यूमध्ये या a b लाइनला आपण आडव्या प्लेनसोबत 45 डिग्री कोनामध्ये काढू टॉप व्ह्यूमध्ये आपण उभ्या प्लेनसोबत असलेला हा इनक्लाइन कोन पाहू शकतो जेणेकरुन आपण बिंदू a बिंदू b आणि बिंदू c काढू शकतो आता ही संपूर्ण a b लाइन आणि c लाईन पुन्हा वर प्रोजेक्ट करा आणि त्याचप्रकारे हा बिंदू c आणि बिंदू a b पुन्हा प्रोजेक्ट करा म्हणजे आपल्याला b पासून आणि b पासून प्रोजेक्ट केल्यावर छेदनबिंदू b1 मिळतो तसेच a पासून आणि a पासून प्रोजेक्ट केल्यावर छेदनबिंदू a1 मिळतो त्याचप्रकारे c पासून आणि c पासून प्रोजेक्ट केल्यावर छेदनबिंदू c1 मिळतो अशाप्रकारे आपल्याला बिंदू a1 बिंदू b1 आणि बिंदू c1 मिळतात तर अशाप्रकारे आपण उभ्या प्लेनसोबत हे पहिले प्रोजेक्शन किंवा रोटेशन बनविले आहे त्यानंतर आपल्याला दोन रोटेशन्स करावे लागतात एक म्हणजे प्रथम हे संपूर्ण परपेंडीक्युलर काढावे मग ते 30 डिग्रीने रोटेट करावे आणि नंतर ते 45 डिग्रीमध्ये इनक्लाइन काढावे जर आपल्याला ते उलट प्रकारे करायचे असेल तर आपण 45 डिग्रीमध्ये इनक्लाइन काढावे जे आपण आधीच केले आहे आणि नंतर आपण ते 30 डिग्रीने रोटेट करावे अशाप्रकारे आपण हे काढावे तर आपण सर्वात लांब बाजू ही आधीच काढली आहे तर आता हे संपूर्ण 30 डिग्रीने रोटेट करावे तर a1 b1 c1 म्हणजे या बिंदूपासून या बिंदूपर्यंत जी काही लांबी असेल तेवढीच लांबी आपण येथे काढली आहे तर हे 60 डिग्रीने रोटेट करावे लागेल नाहीतर a1 b1 ला 30 डिग्रीने रोटेट व्हावे लागेल तोवर आपण यास रोटेट करू जेव्हा आपण त्यास रोटेट करतो तेव्हा बिंदू a1 येथे काढू बिंदू b1 हा येथे काढू आणि a1 ते c1 जो काही आर्क आहे आणि b1 ते c1 जो काही आर्क आहे त्यानुसार हा बिंदू c1 काढावा अशाप्रकारे आपण हे रोटेट करतो तर आता शेवटच्या टप्प्यात a1 हे खाली प्रोजेक्ट करा कारण सेट स्क्वेअर हा उभ्या प्लेनवर असायला हवा आणि त्याची सर्वात लांब बाजू ही नेहमी उभ्या प्लेनवर असावी तर या X अक्षाला a1 मिळते b1 हा या बिंदूला मिळतो c1 हा खाली प्रोजेक्ट करा कारण त्याने VP सोबत 45 डिग्रीचा कोन बनवावा तर या प्रोजेक्शननुसार आपल्याला c1 मिळते यानुसार हा बिंदू c1 बिंदू b1 असेल अशाप्रकारे आपण या वस्तूसाठी हे रोटेशन बनवितो आता हे शीटवर काढू सर्व प्रथम ड्रॉईंग शीटवर X Y अक्ष काढा उभ्या प्लेनमध्ये त्या अक्षावर काही अंतरावर 100 मिमी लांबीची उभी लाईन काढा त्यास a b असे नाव देऊ आणि आपल्याला माहित आहे की एक कोन 30 डिग्रीचा आणि एक 60 डिग्रीचा कोन बनवायचा आहे तर आता b पासून 30 डिग्रीचा कोन बनवूया आणि हे जोडू दुसरा कोन हा a पासून 60 डिग्री बनवूया आणि हे लाईनद्वारे जोडू तर हा त्रिकोण काढला आता याला c असे म्हणू आता आपण हे खाली प्रोजेक्ट करत आहोत तर ही टॉप व्ह्यूमधील प्रोजेक्शनची लांबी आहे तर आपण याला बिंदू a बिंदू b असे म्हणू आणि याला c असे म्हणू आता याच XY प्लेनवर आपल्याला या a b लाईनला 45 डिग्री कोनामध्ये काढायचे आहे तर या अक्षावरच हे काढू म्हणजे या 45 डिग्रीमध्ये ही लाईन अक्षाला स्पर्श करेल तर याप्रकरणात येथे या अक्षावर एक बिंदू निवडू आणि या बिंदूला a b बिंदू असे म्हणू या उभ्या प्लेनमध्ये या बिंदूपासून 45 डिग्रीमध्ये कोन बनवू मग या बिंदूंना जोडू आणि मग बिंदू a ते बिंदू c या लांबीला स्थानांतरित करू आणि या लाईनला जोडू अशाप्रकारे हे 45 डिग्री कोन बनवित आहे आणि हा बिंदू c आहे आता या सर्व बिंदूंचे प्रोजेक्शन्स स्थानांतरित करू त्याचप्रमाणे हा बिंदू c देखील येथे प्रोजेक्ट करू आता आपण बिंदू a b आणि बिंदू c हे वर प्रोजेक्ट करू आणि बिंदू a ला प्रोजेक्ट करू जे a अक्षाला कट करते आणि बिंदू c ला प्रोजेक्ट करू जे c अक्षाला कट करते तर आता नवीन चिन्हाने नाव देऊ म्हणून हा बिंदू a1 आहे हा बिंदू c1 आहे बिंदू b प्रोजेक्ट केले आहे यास लोकस असे म्हणू तर हा लोकस बिंदू b1 आहे आता हे बिंदू जोडू आता या संपूर्ण वस्तूला a1 ते b1 ला 30 डिग्री कोनामध्ये बनवू तर आपण हे काढूया येथून आपण 30 डिग्रीचा कोन बनवूया या लाईनवर थोडे दूर येथे एक बिंदू काढू मग b1' बिंदूला प्रोजेक्ट करून येथे या बिंदूपासून आपण 30 डिग्री काढू आणि हे जोडू a1 ते b1 या लांबीचे अंतर कंपासमध्ये घेऊन ते या 30 डिग्रीच्या लाईनवर काढावे तर हा बिंदू b1 आहे आणि हा बिंदू a1 आहे त्याचप्रकारे a1 ते c1 हे अंतर कंपासमध्ये घेऊन ते या 30 डिग्रीच्या लाईनवरील बिंदू a1 पासून आर्क काढावा आणि b1 ते c1 हे अंतर कंपासमध्ये घेऊन ते बिंदू b1 पासून आर्क काढावा आणि या छेदनबिंदूला c1 असे म्हणू आणि हे लाईनद्वारे जोडू आता या बिंदूंचे प्रोजेक्शन्स खाली घेऊ अशाप्रकारे बिंदू a1 आणि बिंदू b1 हा खाली घेऊन XY अक्षावर ठेऊ म्हणजे हा बिंदू a1 आहे हा बिंदू b1 आहे आता बिंदू c1 चे प्रोजेक्शन खाली घेऊ आणि बिंदू c मधून हा लोकस काढू म्हणजे या छेदनबिंदूला c1 असे म्हणू तर आपण याला लाईनमध्ये जोडू तर हा या वस्तूचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आहे आता आपण सारांश पाहू उदाहरणार्थ आपल्याकडे हा सेट स्क्वेअर आहे हा उभा प्लेन आहे आणि हा आडवा प्लेन आहे आणि सर्वात लांब बाजू ही या उभ्या प्लेनवर आहे तर सेट स्क्वेअर हे अशा प्रकारे आपण उभ्या प्लेनवर ठेवले आहे सुरुवातीला जेव्हा ते 90 डिग्रीमध्ये असते तेव्हा आपल्याला फक्त एक लाईन दिसेल त्यानंतर आपण त्याला 30 डिग्री कोनात रोटेट करतो मग हा स्क्वेअर असा दिसतो आणि त्यानंतर आपण त्यास 45 डिग्रीने रोटेट करतो तेव्हा ते असे दिसते तर फ्रंट व्ह्यूमध्ये हा स्क्युड प्रकारचा त्रिकोण दिसतो तसेच टॉप व्ह्यूवरून पाहिले असता स्क्युड प्रकारचा त्रिकोण दिसतो आता आपण निरीक्षण करीत आहोत तो या सेट स्क्वेअरचा टॉप व्ह्यू आहे आणि हा येथे टॉप व्ह्यू आपण पाहू शकतो आणि येथे हा फ्रंट व्ह्यू पाहू शकतो आता पुढील उदाहरण पाहू या उदाहरणात त्रिकोणाऐवजी आपण पेंटागॉन पाहत आहोत तर हा 30 मिमी बाजू असलेला पेंटागॉन आहे आणि त्यापैकी एक बाजू ही आडव्या प्लेनवर ठेवलेली आहे त्याच्या एका बाजूचा सरफेस हा 45 डिग्रीने आडव्या प्लेनसोबत इनक्लाइन आहे जेव्हा HP मधील एक बाजू ही उभ्या प्लेनसोबत 30 डिग्रीचा कोन बनवते तेव्हा त्याचे प्रोजेक्शन्स काढा तर हे पाहू तर हा एक वैशिष्ट्यीकृत पेंटागॉन आहे ज्याची बाजू ही 30 मिमी आहे म्हणजे या सगळ्या बाजू 30 मिमी लांबीच्या आहेत आपल्याला इनस्क्रायब वर्तुळ किंवा सर्कमस्क्रायब वर्तुळ वापरून किंवा कदाचित अर्धवर्तुळाच्या पद्धतीनुसार हा पेंटागॉन तयार करणे शक्य आहे दुसरा मार्ग म्हणजे या दोन्ही बाजूंदरम्यान असलेला कोन जाणून घेऊन देखील आपण हा पेंटागॉन बनवू शकतो आता त्याची एक बाजू ही HP वर ठेवलेली आहे आणि या सरफेससह त्याची एक बाजू ही HP सोबत 45 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे तर त्या बाजूंपैकी एक बाजू जर फ्रंट व्ह्यूमध्ये 45 डिग्री बनवित असेल तर आपण येथे हे 45 डिग्री पाहू शकतो जर पेंटागॉन हा आडव्या प्लेनवर ठेवलेला असेल तर आपल्याला त्याचा संपूर्ण आकार दिसतो त्याची एक एड्ज 45 डिग्री किंवा 30 डिग्री 60 डिग्री इ मध्ये रोटेट करू शकतो तर टॉप व्ह्यू हा असा दिसेल जर आपण फ्रंट व्ह्यूकडून पाहिले तर ती फक्त एक लाईन दिसते जिथे अनुक्रमे बिंदू a बिंदू b बिंदू c बिंदू d बिंदू e हे XY अक्षावर प्रोजेक्ट केल्यावर बिंदू a b बिंदू c e बिंदू d असे काढले आहेत आता प्रथम हा पेंटागॉन काढू मग त्याला प्रोजेक्ट करावे मग ही प्रोजेक्ट केलेली लांबी मिळेल तर प्रोजेक्ट केलेली लांबी उपलब्ध झाली की आपण त्याच प्रोजेक्ट केलेल्या लांबीचा वापर 45 डिग्रीमध्ये करतो कारण त्याच्या बाजूचा सरफेस हा आडव्या प्लेनसोबत 45 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे आडव्या प्लेनला काहीही इनक्लाइन असल्यास आपण ते उभ्या प्लेनमध्ये पाहू शकतो तर उभ्या प्लेनवर हे 45 डिग्री आहे हे काढल्यावर आपण हे बिंदू प्रोजेक्ट करतो म्हणजे बिंदू a बिंदू b बिंदू c आणि बिंदू d बिंदू e हे प्रोजेक्ट करतो आणि अनुक्रमे बिंदू a b बिंदू c e बिंदू d हे खाली प्रोजेक्ट करतो म्हणजे उदाहरणार्थ बिंदू a हा या प्रोजेक्टर लाईनवर आणावे तसेच बिंदू a सुद्धा या प्रोजेक्टर लाईनवर आणावा आणि या छेदनबिंदूला a1 असे म्हणू बिंदू b हा या प्रोजेक्टर लाईनवर आणावा तसेच बिंदू b सुद्धा या प्रोजेक्टर लाईनवर आणावा आणि या छेदनबिंदूला b1 असे म्हणू अशाप्रकारे आपण हा पेंटागॉन काढतो 45 डिग्रीचे रोटेशन करून फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढल्यानंतर आता आपण त्याची एक बाजू ही अक्षावर ठेवणार आहोत ती बाजू a1 e1 असू शकते किंवा ती बाजू a1 b1 देखील असू शकते नैसर्गिकरित्या जर ती बाजू उभ्या प्लेनसोबत जो काही कोन बनवित असेल ते आपण आडव्या प्लेनमध्ये पाहू शकतो तर तो कोन आपण येथे काढू तर आपण बाजू a1 b1 घेऊ आणि त्यास आडव्या प्लेनपासून 30 डिग्री कोनामध्ये काढू बाजू a1 b1 ची लांबी येथे स्थानांतरित करू त्याचप्रमाणे कंपासचा वापर करून a1 e1 लांबी हस्तांतरित करू मग b1 c1 आणि c1 d1 देखील त्याच मार्गाने हस्तांतरित करू तर आपल्याला हे फक्त 30 डिग्रीने रोटेट करायचे आहे मग उर्वरित बाजू देखील समान प्रमाणात रोटेट होतील हे पूर्ण केल्यावर हा संपूर्ण पेंटागॉन या दिशेत रोटेट होईल मग पुन्हा एकदा बिंदू e1 c1 a1 b1 d1 हे वर प्रोजेक्ट करावे तर आपण उभ्या प्लेनमध्ये ही लाईन आधीच 45 डिग्रीमध्ये रोटेट केलेली आहे आता हे लोकस बिंदू आहेत मग हे लोकस बिंदू प्रोजेक्ट करावेत म्हणजे a या लोकस लाईनला a1 ची प्रोजेक्शन लाईन या बिंदूमध्ये छेदते मग त्यास a1 असे म्हणू त्याचप्रमाणे b या लोकस लाईनला b1 ची प्रोजेक्शन लाईन या बिंदूमध्ये छेदते मग त्यास b1 असे म्हणू त्याचप्रमाणे बिंदू c1 d1 हे लोकस बिंदूच्या लाईनपर्यंत प्रोजेक्ट करून आपल्याला बिंदू c1' आणि d1' मिळू शकतात मग हे जोडू म्हणजे आपल्याला हा पेंटॅगॉन मिळेल जो 45 डिग्रीमध्ये HP सोबत इनक्लाइन आहे आणि त्याची बाजू ही उभ्या प्लेनसोबत 30 डिग्रीमध्ये इनक्लाइन आहे तर जेव्हा प्लेनवर वेगवेगळे सेक्शन्स प्रोजेक्ट केले गेले असतील तर त्याबद्दल अधिक जाणून घेऊ विशेषत जेव्हा ऑक्झिलिअरी प्लेनमधील व्ह्यूज कसे तयार करतात तर हे पुढील वर्गात पाहू